तर फक्त हेच एकमेव गुंतागुंत आहे जी सीमा बिंदूवर दिसते आपल्याला लक्षात येईल की नोड 2 मधील योगदान 0 इतके होते त्याचप्रमाणे आपल्याला दिसेल की इंटिरियर नोड्सचे योगदान 0 आहे ठीक तर आता जे काही उरले आहे ते केवळ शेवटच्या बिंदूचे योगदान आहे तर आता आपण येथे असलेल्या समीकरणाकडे परत जाऊ प्रथम टर्म द्वितीय टर्म उजवीकडील बाजू मला आणखी एक देईल आणि काही कॉन्स्टन्ट बरोबर म्हणून मी समीकरण फॉर्ममध्ये हे काय लिहित आहे कदाचित मी ते आता येथे लिहू शकेन तर पहिले समीकरण त्याने मला काही टर्म दिली माझ्याकडे काही टर्म व आहेत का नाही आणि माझ्या उजव्या बाजूला कॉन्स्टन्ट टर्म आहे हे माझे पहिले समीकरण आहे ठीक आता तपासून पाहू तर आपण वेटिंग फंक्शन 2 असे समजू या की चाचणी घ्यावी लागेल आम्ही वेटिंग फंक्शन 1 सह केले होते आता आपल्याला वेटिंग फंक्शन 2 वर करावे लागेल जे आहे जे आपल्याला सामान्य कल्पना देईल तर आता आपण पहिल्या टर्मकडे पाहू नंतर माझ्याकडे म्हणजे शेवटच्या बिंदूच्या बरोबर वजा आपण हे सर्व बरोबर लिहू या तर आपण हे सेट करत आहोत तर मी आता ठेवणार आहे तर आता शून्य नसलेल्या ठिकाणी करिता स्वारस्य असलेले डोमेन काय आहे आणि बरोबर तर हे असे आहे आणि त्यामुळे डब्ल्यू प्राइम हे या विभागात काय आहे विद्यार्थीः आहे तर मग ते अधिक होणार आहे आणि नंतर विद्यार्थी वजा वजा बरोबर तर हे दोन अटींमध्ये विभागले जाईल तर येथे एक अविभाज वजा होईल येथे डेरिव्हेटिव्ह आहे की कोणत्या अटी येथे परत येतील कोणत्या दोन अटी दिसतील आम्ही वर एकत्रीत करत आहोत हे आपले u चे एक्सप्रेशन आहे विद्यार्थी U आणि U विद्यार्थी जर हे पूर्वीसारखेच असेल अगदी पूर्वीसारखेच तर मग माझ्याकडे काय असेल विद्यार्थीः वजा विद्यार्थी डेल्टा बरोबर विद्यार्थीः डेल्टाद्वारे हे पहिले टर्म प्लस सॉरी वजा आहे कारण दुसर्या विभागात एकत्रिकरण चालू आहे मी आता फक्त व्युत्पन्न म्हणजेच अविभाज्यतेची पहिली टर्म लिहित आहे विद्यार्थी वजा 1 ते आहे ठीक आता काय दिसते विद्यार्थी वजा U2 ठीक आहे आता आपण पुढील टर्म घेऊ तर येथे काय होते पुन्हा मला आत्ता चे समाकलन करावे लागेल जसे मी येथे लिहिले आहे तसे तर आणि होईल वर या दोन्ही संज्ञा येथून पहिल्या टर्मच्या आधी आणि दुसर्या टर्ममधून वर आल्या आहेत जे एकीकरणातून येत आहेत आता कोणती टर्म येईल जी विभाग 2 घटक 1 आहे म्हणजे शेप फंक्शन 1 आता मला काय समजेल हे 1 2 3 4 आहे तर आता मी विभागात आहे तर मग या दोन गोष्टी कोणत्या असतील बरोबर ही दुसरी टर्म आहे ठीक आणि मग येथे तिसरा टर्म येथे काय घडेल डब्ल्यू एक्स यू एक्स म्हणून ते नोड 2 वर वजा नोड असेल माफ करा ते काय असेल विद्यार्थी नोड विद्यार्थी 3 आणि 1 नोड 3 आणि 1 होय नोड 1 वजा नोड 3 ठीक हे काय असेल नोड 3 नोड 1 मधील चे मूल्य किती आहे 0 बरोबर हा त्रिकोण हा हिरवा त्रिकोण नोड 1 पासून नोड 2 पासून सुरू होईल आणि नंतर 0 वर नोड 3 वर जाईल तर दोन्ही नोडवर त्याचे मूल्य काय आहे ते दर्शविते विद्यार्थी 0 0 तर खूप सोपे तर आपल्या लक्षात आले आहे की उजव्या बाजूची ही टर्म केवळ शेवटच्या बिंदूवरच अंमलात येते कारण ती रद्द होते कारण चाचणी कार्याच्या आधारे ही चतुर निवड देखील योग्य आहे तर आता हे केल्याने हे दुसरे समीकरण बनते तर येथे हे पहिले समीकरण लक्षात घ्या की त्यात सर्व व्हेरिएबल्स काय आहेत आणि ते सर्व कॉन्स्टन्ट आहेत जे एक्स चे फंक्शन समाकलित आहेत ते क्षुल्लक आहेत विद्यार्थी हं के सह दुसरी गोष्ट चतुष्पाद बरोबर तर हे चतुर्भुजांद्वारे केले जाऊ शकते जे त्यात बदल करू शकते तेथे आहे काही नकारात्मक बरोबर तर इथले हे दुसरे समीकरण बनते विद्यार्थी 2 1 विद्यार्थी तर अगदी आता पॅटर्न 3 रे समीकरण पाहू विद्यार्थी 0 तर ते 0 अधिक असेल विद्यार्थी 3 आणि चौथे समीकरण मला देईल विद्यार्थी अधिक 0 जेव्हा मी शेवटच्या समीकरणामध्ये माझे निवडतो तेव्हा उजव्या बाजूला शेवटचे बिंदू नोडचे मूल्य 1 होते म्हणूनच येथे मला नॉन झेरो योगदान मिळते तर हे सर्व एकत्रितपणे देणार आहे आणि माझ्याकडे नॉन झेरो b आहे मला नॉन झेरो u देखील मिळेल तर थोडक्यात ही एक पद्धत आहे ज्याद्वारे आपण या एफईएमला एक आयामीत सोडवितो मग आम्ही काय केले हे स्पष्ट आहे म्हणून लक्षात ठेवा प्रारंभ बिंदू हा भारित अवशिष्ट स्वरुप होता जो आपण त्यास कमकुवत स्वरूपात रूपांतरित करतो कमकुवत रूपात रूपांतरित केल्यावर आम्ही आकाराच्या कार्येच्या बाबतीत मला शोधू इच्छित असलेल्या अज्ञात स्वरूपाची जागा घेतली मी केलेल्या चाणाक्षपणामुळे मी माझे चाचणी कार्य छान निवडले तर मला व्हेरिएबल्स मध्ये पुरेशी समीकरणे मिळाली म्हणून शेवटच्या बिंदूंच्या आकाराचे कार्य मी त्यांना जसे होते तसे सोडले आणि नंतर जे काही सामान्य नोड होते मी त्या आकाराचे कार्य एकत्रित करतो ज्याने मला आणि हे त्रिकोण दिले आणि ती एक संकल्पना आहे दुसरी संकल्पना ही सीमा स्थिती होती माझ्याकडे रेडिएशन सीमा स्थिती केवळ अशाच गोष्टीसाठी अर्थपूर्ण आहे जी खरोखरच आउटगोइंग असल्याचे समजते आणि खरोखरच आउटगोइंग असल्याचे काय आहे विद्यार्थीः स्कॅटर फील्ड स्कॅटर फील्ड कारण एका ठिकाणाहून प्रवेश करेल आणि दुसर्या ठिकाणाहून बाहेर पडेल तर आपण त्यावर कोणतीही सीमा अट लागू करू नये आपण स्वतःची गोष्ट करूया आम्ही स्कॅटर फील्डवर लागू केला आणि हा स्कॅटर फील्ड आम्हाला कसा मिळेल बरोबर जेणेकरून येथे हा एक महत्वाचा संकल्प आहे त्यामुळे मला मुळातच एक अट दिली मला तेच पाहिजे होते आणि तेच मी येथे बदलले आणि त्यामुळे मला उजवीकडे नॉन झेरो मिळते तर आम्हाला येथे घटना फील्डच्या सर्व टर्म दिसतील हे पाहू शकता तर क्षुल्लक आपण पाहू शकता की तेथे कोणतेही घटनेचे फील्ड नव्हते किंवा विखुरलेले नव्हते बी 0 आहे आपल्या अपेक्षेनुसार u 0 आहे तर हे आपले 1D एफईएम समीकरण संपुष्टात येते विद्यार्थी तर या बेस फंक्शन्सऐवजी विद्यार्थी तर मग आपण कसे करू आपण पल्स बेस फंक्शन्स वापरू शकत नाही कारण आमच्यात असलेल्या सीमांच्या अटी ते पूर्ण करीत नाहीत विद्यार्थी होय पहिले समीकरण आहे विद्यार्थी दुसरे दुसरे आणि आहे माफ करा विद्यार्थी दुसरे आहे आणि पुढील आहे आणि पुढील एकटे आहे परंतु माझा अर्थ असा आहे की च्या डोमेनमुळे आला आहे 2 घटकांपेक्षा जास्त अस्तित्त्वात आहेत म्हणूनच मला त्या दोन घटकांमधील निवड करावी लागली विद्यार्थी तर एक एक्सरसाईझ आपण करा म्हणजे परत जा आणि 6 वे शेप फंक्शन्स वापरून डिराईव्ह करण्याचा प्रयत्न करा आपल्याला 6 समीकरणे मिळतील आणि प्रत्यक्षात ती फक्त 4 समीकरणे कशी आहेत हे पाहण्याचा प्रयत्न करा इतकी साधी एक्सरसाईझ हे आपल्याला ठीक असलेल्या गोष्टीबद्दल थोडी अधिक स्पष्टता देईल मी तुम्हाला थेट शॉर्टकट दिला आहे आणि उदाहरणार्थ संदर्भ पुस्तक जो व्होलाकिस यांच्या या पुस्तकाचा अध्याय 3 आहे ते ज्या शार्टकटमधून जात आहेत त्यांना समीकरणांची मोठी व्यवस्था मिळेल तर ती आणखी कमी करण्यासाठी काही बीजगणितही करा विद्यार्थी हे सोडविण्याची जटिलता काय आहे म्हणून या प्रकरणात हे त्रिज्यायी होते सर्वसाधारणपणे ही एक विरल प्रणाली आहे तर जर आपण ही जटिलता सोडविण्यासाठी एलयू अपघटन करीत असाल तर फक्त ऑर्डर आहे विद्यार्थी ओह मी हे w वापरू नये मी कोणचा सिम्बॉल वापरेल विद्यार्थी ए बी सी डी डी चा वापर केला गेला नाही डी ही कर्ण घटकांची संख्या नाही तर तुमच्यातील काही जणांनी रेखीय बीजगणित केले आहे हे त्यांना ठाऊक आहे की जेव्हा तुम्ही एलयू विघटन करण्यास प्रारंभ करता तेव्हा आपल्याकडे कर्ण घटकांची संख्या कमी असते तेव्हा तुम्हाला बर्याच वेळा 0 मिळते पंक्ती निर्मूलन करण्याची गरज नसते फक्त d वेळा करावे लागेल तर म्हणूनच त्याचे ऑर्डर असते थोडक्यात डी खूपच लहान आहे डी 2 3 आहे जे काही आहे आणि एन च्या तुलनेने 1000 आणि 1000 पेक्षा खूप मोठे आहे तर आपल्याला हा लिखित ऑर्डर कोठेही सापडणार नाही परंतु आपल्याला तो फक्त सापडेल विद्यार्थी ऑर्डर एन ऑर्डर n बरोबर तर याची तुलना MoM शी करा जे ऑर्डर आहे म्हणूनच हे वेगवान आहे